मॅग्नेटिक मटेरीअल्स 1 निर्वातामध्ये वेक्टर potential आणि चुम्बकीय क्षेत्र काढल्यानंतर आता आपण चुंबकीय साधनांकडे वळूया आणि तिथे fields कसे काढायचे ते बघूया Electrostatics बद्दल मागील व्याख्यानामध्ये आपण चर्चा केली आहे त्यामध्ये आपण ध्रुवीकरण होऊ शकणाऱ्या साहित्याची आणि डायइलेक्ट्रिक साहित्याची आपण चर्चा केली तसेच आपल्याकडे चुंबकीय साहित्य आहे त्यांना चुंबकीय क्षेत्रात ठेवले तर ते चुम्बकत्व प्राप्त करतात आणि त्यांना dipoleमोमेंट मिळते आता एक सोपे उदाहरण घेऊया जर मी एक चुंबक घेतले आणि ईल पिन त्याच्याजवळ नेली तर ती आकर्षित होईल ती का आकर्षित झाली कारण या चुंबकीय क्षेत्राने त्या पिन मध्ये चुंबकीय मोमेंट किंवा क्षेत्र निर्माण केले आणि त्यामुळे पिन मूळ चुंबकाकडे आकर्षित झाली हे खरा तर या अश्याप्रकारे s आणि N ध्रुव निर्माण होतात म्हणून आपल्याला हे समजून घ्यायचे आहे किंवा या साधनांच्या magnetic मोमेंट चे लावलेल्या चुंबकीय क्षेत्राशी असलेले नाते समजून घ्यायचे आहे Ar04πmrr3 म्हणून सुरुवात करायची म्हणून मी काय करेन विषय समजून घेण्यासाठी बिंदू magnetic dipoleसाठी वेक्टर potential काढेन कारण शेवटी जेव्हा आपल्याला magnetic मोमेंट लिहायची आहे ज्यासाठी आपल्याला bound current विद्युत्प्रवाहलागेल आणि त्यासाठी लहान magnetic dipole साठी वेक्टर potential कसे दिसते हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि मी इथे असा दावा करतो कि मूळबिंदुला असलेल्या magnetic dipole साठी वेक्टर potential a हे खालील सूत्राने दिले जाते Ar04πmrr3 हे electrostatics मधील इलेक्ट्रीकdipole साठीच्या r अंतरावरील वेक्टर potential इतके आहे म्हणून जेव्हा तुम्ही चुंबकीय क्षेत्राकडे जाता तेव्हा काय होतेय तर dot product हा cross product ने बदलला जातो आणि इलेक्ट्रीक dipole ऐवजी magnetic dipole घेतले जाते आता माझ्याकडे एक magnetic dipole m आहे आता हे समीकरण बघूया rr3 म्हणून मी म्हणतो कि जर माझ्याकडे मूळ बिंदू ला एक magnetic dipole असेल तर त्याच्यामुळे इतके वेक्टर potential आपल्याला मिळेल मी हे कसे तपासून पाहू शकतो तर याच्या curl वरून मला field मिळेल जे वरीलप्रमाणे देता येईल A चा curl मला field देईल rr mr3 म्हणून आपण असे करूया मी जेव्हा a चा curl घेतो तेव्हा मला μ04π curl mxrr3 मिळेल आता मी वरील identity वापरेन आणि A वेक्टर मी m घेईन जे स्थिर आहे आणि B वेक्टर rr3 जे मिळेल 1r 1rचा gradient A A BA B B A AmBrr3 1r आता A स्थिर आहे त्यामुळे हे जाईल हे पण जाईल म्हणून माझ्याकडे curl A उरला याठिकाणी तो μ04π इतका आहे मी परत जाऊन तपासून पाहतो B वर लागणारा -m डेल बरोबर खालील समीकरण मिळेल आता r0 साठी मूळ बिंदू पासून दूर किंवा चुम्बाकापासून दूर r चा divergence भागिले r3 0 असतो म्हणून हे देखील जाईल म्हणून मला खालील समीकरण मिळेल m डेल बरोबर हे खालील समीकरण आहे म्हणून हे सोडवूया एक term सोडवली तर बाकीच्या साठी काय मिळेल याची आपल्याला कल्पना येईल

rr3 m mx∂xmy∂ymz∂z म्हणून हे जर असे सोडवले तर आपल्याला खालील प्रमाणे समीकरण मिळेल

xxx2y2z252 322xyyx2y2z252 322xzzx2y2z252 तर मला हा संबंध लावू दे हि term z च्या differentiation मधून आली हि दुसरी term y च्या differentiation ने मिळेल आणि पहिल्या दोन पहिल्या term च्या differentiation ने मिळेल म्हणून जर मी केवळ x ने differentiate केला तर मला काय मिळेल तर मला हे वरीलप्रमाणे मिळेल आता मागचे बघूया आणि काही terms वजा होतील हे cancel होईल 2 सगळीकडे cancel होईल आणि मला वरीलप्रमाणे समीकरण मिळेल म्हणून हे सोडवले तर मला हे खालील प्रमाणे लिहिता येईल

xxxxyyzzr5mxxr3 3m

zzrr5 आता मी पहिली term लिहितो ती म्हणजे हे पहिले समीकरण जर मी या सगळ्यांची बेरीज केली तर मला काय मिळेल तर वरील समीकरण मिळेल आणि याच्या डाव्या हाताला लिहिलेल्या या सगळ्या terms ची बेरीज बरोबर m वेक्टर मिळेल rr3mr3 3m rrr5 म्हणून मी हे सगळे एकत्र केले तर आपण डेल xA ने सुरुवात केली त्यावरून आपल्याला डेल x rr3 मिळाले आणि त्यावरून वरीलप्रमाणे समीकरण मिळाले आणि ते सोडवले r2 बाहेर घेतला म्हणून माझ्याकडे खालील समीकरण उरले मध्यभागी असलेल्या point dipoleच्या चुंबकीय क्षेत्राचे ते समीकरण आहे म्हणून आपण काय दाखवले तर मूळ बिंदू ला point dipole असेल तर त्याचे वेक्टर field r इतक्या अंतरावर खालील समीकरणाने दिले जाते आणि यातील महत्वाचा मुद्दा हा कि electrostatics साठी जसे मूळ बिंदू ला ठेवलेल्या इलेक्ट्रीक dipole च्या potential चे समीकरण असते तसे समीकरण मिळाले

rr mr3 ∴Ar04πmrr3 आता हे वापरून आपण विद्युत्प्रवाह वाहणाऱ्या छोट्या loopवलय साठी छोट्या म्हणजे काय ते मी सांगेन magnetic dipole बरोबर I गुणिले A A बरोबर loop चे क्षेत्रफळ हि पहिली गोष्ट आपण दाखवणार आहोत जर विद्युत्प्रवाह घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल तर A बाहेरच्या दिशेने जर विद्युत्प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असेल तर क्षेत्राफळाचा वेक्टर आतील दिशेने असेल पुन्हा आपण यासाठीचे वेक्टर potential काढूया आणि वेक्टर potential magnetic dipole मधून बाहेरच्या दिशेने हे असे येते ते दाखवूया म्हणून एका विद्युत्प्रवाहासाठी A r अश्याप्रकारे दिले जाईल आता एक विद्युत्प्रवाह वाहक तार घेऊया ती थोडी जाड करू आणि तिचे क्षेत्रफळ A आणि विद्युत्प्रवाहाची दिशा dI अशी आहे म्हणून आता जसे आपण पूर्वी i वरून j काढले तसे आता मी I वर परत जाणार आहे म्हणून मी हे असे लिहितो आणि क्षेत्रफळ A मी असे लिहिणार आहे खालील समीकरणात दाखवले आहे आता मी इथे वेक्टर चिन्ह घेतो आणि इथे dl आणि j वर लावतो A विद्युत्प्रवाहाला लंब आहे हे मला माहित आहे म्हणून मी हे असे लिहू शकतो हे I विद्युत्प्रवाह वाहणाऱ्या तारेच्या A r चे समीकरण आहे Ar04πjr।r r।dV04πjr adl।r r।0I4πdl।r r। म्हणून विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारेचा A वरील प्रमाणे दिला जाईल आता stokeचा सिद्धांत वापरून आपण एका बंद सर्किट साठी d1 गुणिले f बरोबर पृष्ठभागावरील ds x f चा gradient चे integration असे दाखवू शकतो म्हणून मला हे असे मिळेल आणि हे वापरले तर मला काय मिळेल अश्याप्रकारचे उदाहरण मी assignment मध्ये सोडवण्यासाठी तुम्हाला देणार आहे परत देण्याची गरज नाही आता मी हे असे सोडवेन तर मला वरील प्रमाणे समीकरण मिळेल Ar04πIds×r rr r304πIds×r rr r3 मी A r परत लिहितो मला वरील समीकरण मिळेल जे अश्याप्रकारे लिहिता येईल prime साठी तो gradient आहे मी परत हा विद्युत्प्रवाह वाहक loop घेतो आहे आणि समजा विद्युत्प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जातो आहे तर ds सगळीकडे आत जाणारे घेता येईल म्हणून उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे मला हे मिळेल आता समजा loop अतिशय छोटा घेतला म्हणजे r' हा r पेक्षा खूप खूप कमी आहे तर first approximation नुसार मी r' विचारात न घेता सगळे लिहू शकतो A r अश्याप्रकारे लिहिता येईल ds' हे आपले ' variable असेल आणि r वर अवलंबून असणार नाही त्यावरून मला loop चे संपूर्ण क्षेत्रफळ मिळेल म्हणून हे असे लिहिता येईल म्हणून मी काय दाखवले तर मी जर या सगळ्या वेक्टर identity वापरल्या जर माझ्याकडे एक विद्युत्प्रवाह वाहक loop असेल तर A r खालील प्रमाणे देता येईल